आजचे व्याख्यान हे मागील व्याख्यानातील शेवटच्या व्याख्यानाचा पाठपुरावा आहे ज्याचा शोध कसा घ्यायचा यावर आपण चर्चा केली आहे बोल्टची ताकद आणि क्रिटिकल बोल्ट किती असेल आणि कमाल किती असेल जेव्हा भार जॉइंट च्या प्लेन मध्ये पडतो तेव्हा विशिष्ट बोल्टवर येणारा भार व्यवस्था प्रथम आपण ठरवली आहे आणि आपल्याला ला आढळले आहे की एकूण भार किती येत आहे भार म्हणजे एक्सेंट्रिक भार तर एक्सेंट्रीसिटी मुळे मोमेंट काय आहे आणि त्यात भार काय आहे थेट भारामुळे आणि मोमेंटमुळे प्रत्येक बोल्ट मध्ये किती लोड आहे मग आपल्याला वेगवेगळ्या बोल्टवर कार्य करणार्या शक्तींचा परिणाम सर्वात जास्त आढळला एका विशिष्ट बोल्टवर येणारा भार नंतर आपण पाहतो की तो डिझाइनच्या स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे की नाही त्या विशिष्ट बोल्टचा किंवा नाही जर तो जास्त असेल तर आपल्याला पुन्हा डिझाइन करावे लागेल म्हणजे बोल्ट नाही सुरक्षित आणि जर ते जास्त नसेल तर ठीक म्हणजे ते सुरक्षित आहे परंतु आता आपण आज चर्चा करू बोल्ट समूहाची रचना कशी करायची याचा अर्थ असा की तुम्ही भार देत आहात तर काय असावे बोल्टची संख्या प्रथम आपल्याला बोल्टची संख्या किती असावी हे शोधावे लागेल मग काय व्यवस्था असेल म्हणजे आपण किती दांड्या दिल्या आहेत आणि किती दांड्या दिल्या आहेत आपण प्रत्येक ओळीत देऊ की पिच चे अंतर किती असेल तर एज किती असेल अंतर म्हणजे आडवे अंतर म्हणजे काय अंतर असेल तर त्या सर्व गोष्टी असतील ठरवायला हवे आता अगदी सुरुवातीला बोल्टची संख्या शोधणे सोपे नाही कारण संख्या बोल्ट दोन घटकांवर निर्णय घेईल एक थेट भारामुळे आपण संख्या शोधू शकतो बोल्टचा भार थेट भार भागिले बोल्टच्या स्ट्रेंथ च्या बरोबरीचा आहे परंतु तो बोल्ट जात आहे मोमेंट म्हणून देखील कार्य करण्यासाठी दृश्यावरून देखील आपल्याला गणना करावी लागेल तर याचा अर्थ असा आहे की परिणामकारक शक्ती येत आहे हे आपल्याला माहित नसल्यास आपल्याला त्याची नोंद घ्यावी लागेल विशिष्ट बोल्टमध्ये आपण रचना योग्यरित्या शोधू शकणार नाही जेणेकरून ते करण्यासाठी आपल्याला विशिष्ट चाचणी आणि त्रुटीच्या आधारावर निश्चित चाचणीसह जावे लागेल अंदाजे गणना आपल्याला बोल्टची एकूण संख्या अंदाजे किती आहे हे शोधावे लागेल आवश्यक आहे आणि मग आपण एक व्यवस्था चाचणी व्यवस्था करू मग आपण पाहू की या विशिष्ट संख्येच्या बोल्टसह आणि त्या व्यवस्थेसह बोल्ट असेल की नाही सुरक्षित आहे की नाही याचा अर्थ निर्णायक बोल्टची स्ट्रेंथ क्रिटिकल बोल्टच्या स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे बोल्ट फोर्स हे बोल्टच्या स्ट्रेंथ पेक्षा जास्त आहे की नाही जर बोल्टच्या फोर्सेस स्ट्रेंथ पेक्षा जास्त येत असतील तर रचना असुरक्षित आहे म्हणून आपल्याला पुनर्रचना करावी लागेल बोल्ट गट किंवा आपल्याला बोल्टची संख्या वाढवावी लागेल तर आपण योग्य शोधू म्हणून जर आपण येथे पाहिले की या ठिकाणी आपण बोल्ट केलेल्या जॉइंट च्या प्लेन मधील भार रेषा ठरवू म्हणून येथे उदाहरणार्थ समजा आपण प्रत्येक ओळीत चार बोल्ट दिले आहेत आणि एकूण संख्या बोल्ट 8 आहेत बरोबर तर यासह जर येथे P चे मूल्य असेल तर हे सुरक्षित आहे का किंवा असे नाही की आपण आधीच्या व्याख्यानातून शोधू शकतो परंतु आपल्याकडे पीच चे मूल्य आहे तर काय होईल बोल्टची संख्या म्हणजे 4 किंवा 3 किंवा 8 की नाही हे आपण कसे ठरवू की आपण चर्चा करण्यासाठी प्रयत्न करू तर प्रथम आपण डिझाइन प्रक्रियेबद्दल चर्चा करू आणि नंतर आपण एका उदाहरणातून जाऊ जेणेकरून प्रथम काय केले जाईल हे पाहिल्यास आपण रचना प्रक्रिया म्हणू शकू बोल्टचा योग्य व्यास गृहीत धरा त्यानुसार आपल्याला बोल्टचा योग्य व्यास गृहीत धरावा लागेल उपलब्धतेवर किंवा जर आपल्याला सांध्याची लांबी कमी हवी असेल तर आपल्याला मोठी करावी लागेल व्यास अन्यथा आपण लहान व्यासासाठी देखील जाऊ शकतो तो मेंबर च्या जाडीवर अवलंबून असतो त्यामुळे त्यावर अवलंबून आपण बोल्टचा व्यास ठरवू मग पुढील पायरी म्हणजे आपण शोधू शियर बेअरिंगमध्ये एका बोल्टची स्ट्रेंथ आणि बोल्ट मूल्य Bsdकिंवा Vsd मिळवा प्रत्यक्षात हे होईल Vsd बरोबर आहे तर आपण शोधू की हे Vsd आहे चला Vsd हे बोल्टचे मूल्य बरोबर कसे बनवावे आपल्याला ही शिअर सापडते का आणि ती दुहेरी शिअर आहे की नाही हे शोधता येते का एकच शिअर हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल मग ते HSFC बोल्ट आहे की नाही हे आपल्याला शोधावे लागेल तो बेअरिंग प्रकाराचा बोल्ट आहे जो आपल्याला जाणून घ्यावा लागेल की आपण तणाव सहन करण्यासाठी केव्हा जात आहोत बाजूचे अंतर किती आहे हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल आणि त्यानुसार पिच चे अंतर किती आहे आपल्याला kb चे स्थिर मूल्य शोधावे लागेल मग आपल्याला बेरिंग स्ट्रेंथ शोधावे लागेल बरोबर त्यामुळे बेअरिंगची स्ट्रेंथ शोधण्यासाठी आपल्याला प्रथम पिच आणि एज शोधावी लागेल अंतर तसेच बोल्टचा प्रकार मग तो बेअरिंगचा प्रकार असो किंवा शिअर माफ करा घर्षण प्रकारावर अवलंबून आपण बोल्टची स्ट्रेंथ मोजू शकू एकदा त्याची गणना केली की जर P हा बाह्य भार थेट भार असेल तर आपण हे सूत्र वापरू शकतो मग P भागिले Vsd हे बोल्टच्या संख्येएवढे असेल तर हे सूत्र केव्हा वापरावे लागेल थेट लोडच्या तुलनेत जॉइंट वर येणारा मोमेंट खूपच कमी असतो म्हणजे जर एक्सेंट्रिसिटी असेल तर खूप कमी आहे आणि मोमेंट येत आहे म्हणून कमी आहे तर आपण फक्त हे एन समान वापरू शकतो बोल्टची अंदाजे संख्या शोधण्यासाठी P बाय Bsd त्यामुळे या समीकरणावरून आपण बोल्टची अंदाजे संख्या शोधू शकतो की P म्हणजे n समान आहे जेव्हा मोमेंट थेट भारापेक्षा तुलनेने खूपच कमी असतो तेव्हा P बाय Bsd मोमेंट पेक्षा इसेंट्रीसिटी कमी असेल तर काय होईल किती टक्केवारी सांगते त्या विशिष्ट टक्केवारीपर्यंत बोल्टची संख्या वाढवा 50 टक्के किंवा 100 टक्के 25 टक्के असू शकते हे डिझायनरच्या अनुभवावर अवलंबून असते त्या अनुभवातून डिझायनरकडून ते समजू शकतात की किती टक्केवारी असावी बोल्टची एकूण संख्या वाढवण्यासाठी आणि ती आहे की नाही हे दोन किंवा अधिकमध्ये असेल उभ्या रेषा ज्या देखील ठरवाव्या लागतील म्हणजे आधीच्या व्याख्यानात मी दाखवले आहे की आपल्या कडे होते दोन उभ्या रेषा बरोबर आहेत त्यामुळे ते दोन किंवा त्याहून अधिक असू शकतात त्यामुळे आपल्यात योग्य अंतर आहे तर हे शोधण्यासाठी आम्ही विशिष्ट टक्केवारीसह बोल्टची संख्या वाढवू स्ट्रेंथ तपासण्यासाठी बोल्टची एकूण संख्या म्हणजे त्या बोल्ट सांध्याची स्ट्रेंथ बरोबर आणि दुसरी केस असे आहे की जर थेट भारापेक्षा जॉइंट वरील मोमेंट खूप जास्त असेल तर याचा अर्थ जर इसेंट्रीसिटी जास्त असेल तर आपण पूर्वीची सूत्रे वापरणार नाही सूत्र n हे 6M भागिले n गुणिले P गुणिले Bsd बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करेल की n हे 6M च्या वर्गमूळाच्या बरोबरीचे आहे n गुणिले P गुणिले Bsd जेथे Bsd ही बोल्टची स्ट्रेंथ आहे आणि मोमेंट M हा Pगुणिले Vच्या बरोबरीचा आहे आणि हा लहान p आहे पिच चे अंतर आणि n डॅश म्हणजे उभ्या रेषांची संख्या n डॅश ही संख्या आहे उभ्या रेषा म्हणजे जर आपल्याकडे असा बोल्ट असेल तर असे म्हणा जर आपल्याकडे बोल्ट असेल तर उभ्या रेषांची संख्या 1 2 3 आहे म्हणून या ठिकाणी ती 3 असेल मग आपण काय करू बोल्टची संख्या एका विशिष्ट टक्केवारीपर्यंत वाढवू आणि मग प्रति ओळ बोल्टची संख्या व्यवस्थित करा तर या ठिकाणी देखील अशीच गोष्ट ते करेल आपण पुन्हा बोल्टची संख्या एका विशिष्ट टक्केवारीपर्यंत वाढवू हे अवलंबून आहे ते डिझायनरच्या अनुभवावर अवलंबून असते आणि जर आपण पाहिले तर इसेंट्रीसिटी आहे त्या मोमेंट पेक्षा खूप जास्त असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला त्यानुसार योग्य निर्णय घ्यावा लागेल म्हणून एकदा आपण काही अंदाजे विचार केला की बोल्टची संख्या बोल्टची व्यवस्था करेल आणि नंतर परिणाम शोधेल निर्णायक बोल्टसाठी आपल्याला गणना करावी लागेल म्हणजे आपण काय करू वेगवेगळ्या बोल्टमधील परिणामी स्ट्रेंथ ची गणना करा ते कोणत्या बोल्टमध्ये येऊ शकते ते आपण पाहू अधिक बरोबर जर आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही तर आपल्याला बोल्ट ते बोल्ट म्हणजे गणना करावी लागेल प्रत्येक बोल्टची गणना आपल्याला करावी लागेल किंवा काही बोल्टमध्ये आपल्याला गणना करावी लागेल कारण काही बोल्ट हे करतील समान शक्ती विकसित केल्या जातील म्हणून आपण काही बोल्टमध्ये परिणामी शक्तीची गणना करू आणि कमाल किती आहे ते पाहू त्या बोल्टवर येणारी शक्ती नंतर आपल्याला क्रिटिकल बोल्टमध्ये परिणामी शक्ती दिसेल बोल्टच्या मूल्यापेक्षा कमी किंवा नाही जर तो बोल्टच्या मूल्यापेक्षा कमी असेल तर सांधे सुरक्षित असतात याचा अर्थ जर क्रिटिकल बोल्टमधील परिणामी शक्ती बोल्ट मूल्यापेक्षा कमी असेल तर सांधे सुरक्षित आहेत याचा अर्थ असा की आपण जी काही व्यवस्था केली आहे ती योग्य आहे बोल्टच्या संख्येच्या दृष्टीने आणि व्यवस्थेच्या दृष्टीने म्हणजे बोल्टची संख्या बोल्ट रेषा पिचचे अंतर कडाचे अंतर आणि दोन बोल्ट रेषांमधील अंतर बरोबर त्यामुळे जर बोल्टचे मूल्य येत नसेल तर ही व्यवस्था योग्य आहे बोल्टमध्ये बोल्ट मूल्यापेक्षा जास्त येत आहे तर आपल्याला पुन्हा डिझाइन करावे लागेल म्हणजे आपल्या कडे आहेएकतर बोल्टची संख्या वाढवण्यासाठी किंवा आपल्याला बोल्टची अशा प्रकारे पुनर्रचना करावी लागेल की बोल्टवरील रिएक्शन फोर्स बोल्टच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी येत आहे तर तसे असल्यास काय आपण एकतर प्रत्तेक ओळीतील बोल्टची संख्या वाढवू किंवा आपण बोल्ट बदलू वेगवेगळ्या स्थानांवरील अभिमुखता म्हणजे एकतर प्रत्येक रेषेच्या बोल्टची संख्या बदलेल अंतर आणि एज वरील अंतर आणि पिच बदला आणि निर्णायक बोल्ट फोर्स आहे की नाही हे तपासेल अशा प्रकारे बोल्टच्या मूल्यापेक्षा कमी येत आहे तर संपूर्ण प्रक्रियेची रचना होईल तर हे स्पष्ट होईल जर आपण एक उदाहरण पाहिले तर असे म्हणा की आपण हे उदाहरण पाहूया बरोबर तर हे उदाहरण असे आहे की अंतिम प्रतिक्रिया हस्तांतरित करण्यासाठी बोल्ट केलेले कंस जोडणीची रचना करा दर्शविल्याप्रमाणे घटक भारामुळे 170 मिलीमीटरच्या इसेंट्रीसिटी सह 300 किलोन्यूटन आकृतीमध्ये येथे दर्शविली आहे तुम्ही आकृती पाहू शकता जी 300 लोड 300 किलोन्यूटन आहे भार दिला जातो आणि इसेंट्रीसिटी 170 मिलीमीटर दिली जाते आणि वापरलेले पोलाद दर्जाचे असते व्यासाचा घातांक 4 6 वापरला आहे म्हणजे धारकाचा प्रकार आणि ब्रॅकेट प्लेटची जाडी 10 मिमी आहे आणि स्तंभ विभाग ISHB 200 न्यूटन प्रति मीटर आहे तर हे एक उदाहरण आहे ज्याचे निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला 365 91किलोन्यूटन दिले गेले आहे 170 मिलीमीटरच्या इसेंट्रीसिटी वर काम करणारा भार आणि हा भार 10 mm जाडी च्या कंसावर काम करत आहे आणि हा ब्रॅकेट ISHB 200 I सेक्शन कॉलम बरोबर जोडलेला आहे आता आपल्याला या 300 किलोन्यूटनचा सामना करण्यासाठी बेअरिंग प्रकारच्या बोल्टची रचना करावी लागेल येथे किती बोल्ट दिले जातील हे माहित नाही आणि किती रेषा असतील हे आपल्याला ला माहित नाही जर येथे बोल्ट रेषा पुरविल्या गेल्या असतील तर आपल्या कडे काहीही नाही म्हणून आपल्याला लवकर शोध घ्यावा लागेल अंदाजे संख्या शोधा आणि मग आपल्याला विशिष्ट संख्येच्या वाढीची व्यवस्था करावी लागेल बोल्टचे आणि मग ते ठीक आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल तर या उदाहरणाद्वारे आपण ते ठीक कसे करायचे ते शिकेल आता जर आपण ही समस्या सोडवली तर टप्प्याटप्प्याने पाहूया की येथे काय करावे हे आपल्याला माहित आहे की fu आहे दिलेले 410Mpa आणि fub दिले गेले आहे 400 Mpa गॅमाMb आपल्याला माहित आहे 1 25 येथे गेजचे अंतर 100 आहे ISHB च्या फ्लॅंजची मिमी आणि जाडी फ्लॅंजची 200 जाडी 9 मिमी म्हणून दिली आहे बरोबर आता व्यास बोल्टचा व्यास 20 मि दिला आहे त्यामुळे तक्ता 19 नुसार छिद्रांचा व्यास 22 मि असेल आणि किमान एज वरील अंतर 1 5 वेळा d0 असेल म्हणून ते 33 येत आहे आणि कमाल पिच चे अंतर माफ करा किमान पिच चे अंतर 2 5गुणिले 20 असेल त्यामुळे ते 50 मिमी आहे तर आपण धार अंतर 35 आणि पिच अंतर 60 असे गृहीत धरूया जेणेकरून आपण ती धार गृहीत धरू 35 मि चे अंतर आणि 60 मि चे पिच चे अंतर आणि शिअर प्लेन जात आहे असे गृहीत धरून थ्रेड द्वारे आपण शोधू शकतो की 0 78 गुणिले पाय भागिले 4 गुणिले 20 वर्ग ते सुरक्षित बाजूला असल्यास उल्लेख केल्याशिवाय आपण शिअर प्लेन थ्रेड मधून जाण्याचा विचार करू आपण याचा विचार करू शकतो आणि हे 245 मिलीमीटर वर्ग असेल तर हे काही प्राथमिक आहेत बोल्टच्या मूल्याची गणना करण्यासाठी आपल्याला डेटाची गणना करावी लागेल आता एकाच शिअर मध्ये बोल्टचे मूल्य आपण शोधू शकतो की ते मूळ 3 गॅमा mb गुणिले nn द्वारे fubआहे anb अधिक nx मध्ये आपण शून्य बरोबर बनवू शकतो म्हणून जर आपण ते मूल्य ठेवले तर आपण शोधू शकतो बोल्टचे मूल्य म्हणजे एकाच कातरणे मध्ये बोल्टची ताकद म्हणून हे येत आहे 45 26 किलोन्यूटन आणि Vdpbधारण करताना बोल्टची स्ट्रेंथ आपण गॅमा द्वारे2 5 गुणिले kb गुणिले dगुणिले tगुणिले fu मोजू शकतो बरोबर तर येथे kb मुळात e भागिले 3d0 आणि नंतर P भागिले 3d0 वजा 0 25 आणि fub भागिले fu आणि असेल 1 म्हणून यापैकी किमान kb होईल आपण गणना करू शकतो की ते 0 53 असेल बरोबर 0 53 kb मूल्य येईल 0 53 म्हणून जर आपण ती मूल्ये ठेवली तर आपण शोधू शकतो बोल्टच्या बेअरिंग स्ट्रेंथ चे मूल्य म्हणून येथे d 20 टन असेल तर त्याची जाडी असेल कमी म्हणजे 9 आणि हे मी किलोन्यूटनमध्ये बनवू शकतो जेणेकरून मी हे 78 23 किलो न्यूटन म्हणून मूल्य शोधू शकेन बरोबर तर Vsd मूल्य म्हणजे बोल्टच्या डिझाइन स्ट्रेंथ Vsd कमी होईल हे दोन Vdsb आणि Vdpb म्हणजे 45 26 आणि 78 23 तर यापैकी कमी 45 26 असतील तर हे आपल्याला मिळालेले मूल्य आहे आता आपल्याला रचना करावी लागेल म्हणून आपल्याला बोल्ट रेषेची संख्या ठरवा जेणेकरून कदाचित आपण दोन बोल्ट रेषांनी सुरुवात करू शकू म्हणून जर आपण असे केले तर त्यानुसार आपण मूल्य शोधू शकतो आता एक्सेंट्रीसिटी मुळे मोमेंट ला मूल्य देते हे P गुणिले ee 170मिमी आहे हे आपण शोधू शकतो तर 51000 किलोन्यूटन मिलिमीटर बरोबर आता बोल्टची संख्या आवश्यक आहे यामोमेंट सूत्रातून आपण शोधू शकतो 6M भागिले P गुणिले n गुणिले Vsd तर येथे आपल्याकडे आहे असे मानले जाते की n हे 2 n डॅशच्या बरोबरीचे आहे ज्या बोल्ट रेषांची संख्या आपण 2 विचारात घेत आहोत आपले अंदाज बरोबर आहेत म्हणून जर आपण हे मूल्य 6 गुणिले M 51000 किलोन्यूटन मिलिमीटर भागिले P ठेवले तर 60 गुणिले 2 गुणिले पिच म्हणून आपण 60 गुणिले 45 26 चा विचार केला आहे म्हणून जर गणना केली तर आपल्याला 7 तर आपण असे गृहीत धरू शकतो की 8 बोल्ट वापरले जाऊ शकतात परंतु हे पुरेसे नाही कारण 8 संख्येचे बोल्ट मोमेंट चा सामना करू शकतात फक्त आपल्याला थेट भार सहन करावा लागतो तसेच बोल्टची संख्या आपल्याला वाढवावी लागेल कारण बोल्टवर मोमेंट मुळे आणि थेट फोर्स मुळे फोर्स वापरला जाईल म्हणून आपल्याला बोल्टची संख्या वाढवावी लागेल उदाहरणार्थ या ठिकाणी आपण वाढवत आहोत 16 पर्यंतच्या बोल्टची संख्या म्हणजे प्रत्येक ओळीत आपण 8 बोल्ट देऊ शकतो दोन बोल्ट रेषा नंतर आपण देऊ शकतो अशा एकूण 16 बोल्टची संख्या सांगा आणि आपण पाहू शकतो की नाही हा प्रस्तावित बोल्ट गट भार सांभाळण्यासाठी पुरेसा आहे की बरोबर नाही

तर हे 300 किलोन्यूटन आहे आणि हे 170 मिलीमीटर बरोबर आहे आणि हे मूल्य गेज 100 होते म्हणून हे 50 मिमी असेल हे 100 मिमी बरोबर आहे आणि आपण हे 60 मानले आहे ठीक आहे तर आता आपण अत्यंत उजव्या बाजूच्या टोकांचे मूल्य शोधू आपण शोधू कारण ते निर्णायक असेल तर येथे आपण पाहू शकतो की जर हा 1 नंबरचा बोल्ट असेल तर येथे F1 हा P भागिले n असेल हे 300 बाय 16 आहे म्हणून हे येत आहे 18 75 किलोन्यूटन हेF1F1 हे बोल्टवरील भार बल आहे थेट भार आणि F 2 मुळे आपण शोधू शकतो की P गुणिले e म्हणजे मोमेंट गुणिले r बाय समेशन r स्क्वेअर r म्हणजे या बोल्ट नंबर 1 बोल्टसाठी r1 बरोबर या बोल्टप्रमाणे या बोल्टला बोल्ट करा आणि या टोकाच्या चार बोल्टमध्ये समान फोर्स असतील ठीक आहे तर आता आपल्याला r मूल्य शोधावे लागेल r1 येथे 210 वर्ग अधिक 50 वर्ग असेल कारण हे 30 आहे हे 60 60 आणि 60 म्हणून 60 गुणिले 3 अधिक 30 हे 210 येत आहे आणि हे 50 आहे बरोबर म्हणून गणना केल्यानंतर आपल्याला हे मूल्य r1 215 87 मिलिमीटर म्हणून मिळू शकते r चा वर्ग आपण शोधू शकतो की प्रत्येक बोल्ट चार संख्या असेल तर हे असेल 210 वर्ग अधिक 50 वर्ग टोकाच्या चार बोल्टसाठी नंतर 150 वर्ग अधिक 50 वर्ग नंतर 90 वर्ग अधिक 50 वर्ग नंतर 30 वर्ग अधिक 50 वर्ग बरोबर 50 वर्ग तर ही बेरीज r वर्ग असेल म्हणून गणना केल्यानंतर आपण हे शोधू शकतो बेरीज r वर्ग 342400 मिलीमीटर वर्ग होता ठीक आहे म्हणून एकदा आपल्याला आता कळले की आपण F 2 म्हणजे Fm बरोबर तर Fmचे मूल्य शोधू शकतो 1 बोल्ट 300 गुणिले 170 होईल म्हणजे MM गुणिले rr 215 87 Mr बाय समेशन आर स्क्वेअर समेशन r चा वर्ग 342400 असेल तर हे 32 15 किलोन्यूटन होत आहे 1 बोल्ट एक भार18 75 किलोन्यूटनचा येत आहे आणि मोमेंटमुळे दुसरा भार 32 15 किलोन्यूटन येत आहे आता आपल्याला एका कोनात कार्य करणाऱ्या या दोन शक्तींचा परिणामी परिणाम घडवायचा आहे आता थिटाचा हा कोन आपल्याला शोधावा लागेल आता येथे जर आपण पाहिले तर कॉस थिटा असेल आडवे अंतर 50 बाय अनुलंब अंतर माफ करा रेडियल अंतर रेडियल अंतर असेल 210 वर्ग अधिक 50 वर्ग असेल तर हे 0 232 असेल त्यामुळे परिणामी फोर्स म्हणते की Fr हा fa वर्ग अधिक Fm1 वर्ग अधिक 2 FaFm1 कॉस थीटा समान होईल तुम्ही हे मूल्य ठेवू शकता कारण Fa वर्ग 18 75 आहे Fm म्हणजे 32 15 अधिक 2 गुणिले 18 75 गुणिले 32 15 गुणिले कॉस थीटा कॉस थीटाचे मूल्य आहे 0 232 तर हे मूल्य जर आपण मोजले तर आपल्याला 40 8 किलोन्यूटन मिळेल जे स्ट्रेंथ पेक्षा कमी आहे 26 किलोन्यूटन असलेल्या बोल्टचे म्हणजे जोडणी सुरक्षित आहे अशा प्रकारे आपण बोल्ट समूहाची रचना करू शकतो आणि ते सुरक्षित आहे की नाही हे आपण शोधू शकतो किंवा बरोबर नाही म्हणून येथे तुम्हाला दिसेल की आपण टोक असलेल्या टोकासह तपासले आहे त्यामुळे ते असे आहे कारण टोकाला कारणीभूत असलेली टोकाची कमाल स्ट्रेंथ विकसित होईल जेणेकरून आपल्याला गणना करावी लागेल आणि नंतर आपल्याला तपासावे लागेल तथापि आपण दुसरे देखील तपासू शकतो याचा अर्थ जर आपण पाहिले तर मी तुम्हाला ते दाखवत आहे पडदा होय व्यवस्था अशी आहे की हा 1 नंबरचा बोल्ट आहे यासाठी आपण देखील तपासत आहोत की आपल्याला हे तपासावे लागेल आणि आपल्याला हे तपासावे लागेल आणि आपल्याला हे अधिकार तपासावे लागतील की इतर समान असतील म्हणून जर आपण हे चार तपासले आणि जर आपल्याला गंभीर आढळले तर आपण पाहू शकतो की नाही बोल्टची प्रस्तावित व्यवस्था आणि प्रस्तावित संख्या हे ठीक आहे की नाही Fm मूल्याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यासाठी व्यवस्था देखील बदलली जाऊ शकते Fmमूल्य येथे थोडे अधिक येत आहे जे आपण हे बदलल्यास किंचित कमी केले जाऊ शकते PP मूल्य योग्य असेल तर Fm मूल्य किंचित कमी केले जाईल परंतु नेहमीच ते सुचवले जाते की तुम्ही जास्त बदलू शकत नाही म्हणून जर बोल्टची रचना शक्ती यापेक्षा खूपच कमी असेल तर बोल्टवर जितकी शक्ती येईल तितकी बोल्टची संख्या वाढवण्यासाठी वाढवणे चांगले पीच चे अंतर किंवा एज वरील अंतर किंवा अंतर बदलण्याऐवजी कारण ते बदलेल फारसा बदल होत नाही जर बोल्टवर येणारा फोर्स जर किंचित जास्त असेल तरजर तुम्ही पुनर्रचना केली तर अशा परिस्थितीत आपण बोल्टची संख्या वाढवू शकत नाही बोल्ट नंतर तुम्हाला मूल्य मिळू शकते म्हणजे तुम्ही रचना सुरक्षित करू शकता जे शक्य आहे तर आज आपण पुन्हा एकदा सारांश देण्यासाठी चर्चा केली आहे मी असा निष्कर्ष काढू इच्छितो की जॉइंट च्या प्रतलात पडलेल्या इसेंट्रिक भारामुळे मीन बोल्ट समूहाची रचना चाचणी आणि त्रुटी पद्धतीद्वारे केली जाऊ शकते आपण बोल्टची अंदाजे संख्या एकतर बलाने किंवा त्या मोमेंट पासून शोधू शकतो त्या अंदाजे संख्येच्या आधारे आपण बोल्टची निश्चित संख्या वाढवू शकतो आणि मग आपण बोल्ट समूहाची व्यवस्था करू शकतो म्हणजे एकदा त्याची व्यवस्था केली की विशिष्ट पद्धतीने बोल्ट ते बोल्ट म्हणजे बोल्ट सुरक्षित आहेत की नाही हे आपल्याला तपासावे लागेल म्हणजे फोर्स क्रिटिकल बोल्टवर बोल्टच्या स्ट्रेंथ पेक्षा कमी येत आहे की नाही मग आपल्याला पुन्हा रचना करावी लागेल आपल्याला बोल्टची संख्या वाढवावी लागेल किंवा आपल्याला बदलावे लागेल ओरिएंटेशन म्हणजे अंतर आणि पिच आणि एज या दृष्टीने बोल्टची स्थिती किंवा जर ते सुरक्षित असेल तर आपण त्या जोडण्यांच वापरू शकतो धन्यवाद